चला पुन्हा आपण आपली आकृती काढू ठीक आहे तर हा डेल्टा च्या इथे लागू केला आहे मी एक डेल्टा गॅप एक्सायटेशन गृहित धरत आहे ठीक आहे येथे या z ला 0 म्हणू आणि दुसरा अँटेना एलिमेंट इथे d अंतरावर आहे परंतु हे एकमेकांच्या समांतर आहे हे केंद्र च्या इथे आहे आणि याची लांबी आहे भूमिती स्पष्ट आहे लांबी आहे लांबी आहे करंट आहे करंट आहे ठीक आहे आता इथे असलेल्या सिंगल अँटीना प्रकरणात जर तुम्हाला आठवत असेल तर मी काय केले होते की माझा करंट स्रोत z अक्षांसमवेत होता आणि मी हा निरीक्षणाचा बिंदू त्रिज्या च्या एवढा बाजूला ठेवला होता एक वेगळा बरोबर म्हणूनच हा स्क्वेअर तिथे होता आणि हे टाळण्यासाठी आपण हे केले आहे काय ग्रीन फंक्शन सिंग्युलॅरिटीGreens function singularity मी अँटेनाच्या समान पृष्ठभागावर असण्यासारखे बिंदू निवडले असते बरोबर हे शक्य आहे आणि आम्ही सिंग्युलर इंटिग्रल गोष्टी केल्या आहेत बरोबर तर हे परंतु गणित सुलभ करण्यासाठी आम्ही सिंग्युलॅरिटी टाळण्यासाठी हे केले होते येथे मात्र एक विशिष्ट सममिती इथे गहाळ आहे कारण मला असे म्हणायचे आहे की दुसरा अँटिना एका बाजूला आहे म्हणून मी याचा अर्थ असा करू शकत नाही प्रामाणिकपणे मी काही d अंतरावर तुम्हाला माहित आहे आणि त्या बिंदूवर चाचणी करू शकत नाही तर माझा पर्यायी प्रकार काय आहे मी सोर्स पॉइंट्स आणि चाचणी बिंदूं करिता काय उपाय करीन लक्षात ठेवा हा माझा स्रोत होता आणि हा माझा चाचणी बिंदू होता तर येथे मला पर्याय नाही मला सिंग्युलॅरिटीसह रहावे लागेल तर मी असे करतो की जिथे करंट वाहतो त्याच ठिकाणी मी चाचणी करीन मला ग्रीनच्या फंक्शनमध्ये सिंग्युलॅरिटी मिळेल मी त्यास सामोरे जाईन अडचण नाही परंतु आता आपण बाउंड्री कंडिशनसह प्रारंभ करूया जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर मी ते पुन्हा लिहीन बाउंड्री कंडिशन उदाहरणार्थ समीकरण 1 बरोबर आता समीकरण 1 मला देईल आता आपण यापैकी वन टू वन मॅपिंग करू या पहिली टर्म काय असेल तर डाव्या बाजूसाठी ही आमची शॉर्टहँड नोटेशन आहे तर इंटिग्रल कोठून कोठे बनतात A वर त्याच अँटिनावरील इंड्युसड् करंट मुळे हे फिल्ड आहे तर इंटिग्रेशनची मर्यादा किती असावी हा कोणते करंट असेल विद्यार्थीः I A तर समजा हा येथे वर आणि खाली जात असलेला कोऑर्डिनेट आहे ठीक आहे हे A द्वारे उत्पादित केलेले स्कॅटरड् फिल्ड आहे पुढे अँटिना B वर इंड्युसड् झालेल्या करंट मुळे तयार झालेले फील्ड आहे तर इंटिग्रेशन च्या मर्यादा काय असतील जीवन अधिक स्पष्ट करण्यासाठी मी इतर काही कॉर्डीनेट घेईन कारण हे डमी व्हेरिएबल आहे पण आपण याला एक भिन्न प्रतीक घेऊ आणि ठीक आहे रिलेटिव कॉर्डीनेट आहे मला म्हणायचे आहे की ला रिलेटिव आहे ला सापेक्ष बरोबर म्हणूनच आपण हे गृहित धरत आहोत उदाहरणार्थ एक डेल्टा गॅप किंवा आपल्याला जे पाहिजे आहे ते काय आहे त्याने काही फरक पडत नाही ते माझे पहिले समीकरण आहे दुसरे समीकरण बनते दुसरे समीकरण कोणत्या बाउंड्री कंडीशन मधून येईल हा माणूस फक्त फरक आहे येथे 1 सेकंद म्हणून मी येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे z हे कोणत्या ठिकाणचे आहे ही बाउंड्री कंडिशन कोणत्या z साठी आहे

आता मला घ्यावे लागेल बरोबर तर पहिली संज्ञा म्हणजे Aमधील करंट जो B वर पडत आहे त्या करंट ने तयार केलेले फील्ड बरोबर तर इंटिग्रेशन च्या मर्यादा असतील ते B वर पडणे जे ठीक आहे तर माझा z हा B वर जाईल परंतु ला जो कोणता करंट रेडिएट होत आहे त्याच्यावर जाणे आवश्यक आहे बरोबर तर हे असणार आहे तर आपण अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे हे एक्स्प्रेशन आहे फक्त काय म्हणत आहे डाव्या बाजूला फक्त डाव्या बाजूकडे पहा डावी बाजू काय म्हणत आहे मी तुम्हाला सांगेन की कोणत्याही पॉईंट z वर काय फिल्ड आहे जर मी हे इंटिग्रल केले तर बरोबर करंट च्या घटकावर जाते आणि z जिथे आहे तिथे आहे आणि मी हे समीकरण करुन सीमेवर बरोबर जुळवित आहे याचा अर्थ असा आहे बरोबर आणि लक्षात आहे का ही गोष्ट कशी आली ही आणि करंट च्या कॉन्वोलुशन मधून आली ज्याच्या मधून मला मिळाले पासून मला मिळाले म्हणून हे कोणतेही पॉईंट z असलेल्या इलेक्ट्रिक फील्डचे मूल्य आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी मी त्यास सीमेवर जुळवित आहे अशाच प्रकारे हे करंट च्या घटकाद्वारे तयार केलेले फील्ड आहे z च्या येथे हे अधिक हे काय आहे की हे एक तर 0 च्या किंवा इन्सिडेंट फिल्डच्या समान केले जात आहे विद्यार्थी सर ते दोघे अज्ञात आहेत दोन्ही अगदी बरोबर तर काय आहे हेच मला शोधायचे आहे माहित नाहीत हे या ऑपरेटरसह ग्रीन्स फंक्शनGreen's function आहे बरोबर तर हे वर कार्य करत आहे हे माझे आहे हे गुंतागुंतीचे वाटते परंतु त्याचे मूल्यांकन केले जाऊ शकते ठीक आहे तर आपण जवळजवळ तिथेच आहोत तर मला इथे काही सबस्क्रिप्ट्स ठेवू द्या हे येथे आहे बरोबर याचा अर्थ स्त्रोत आणि चाचणी बिंदू होते यामध्ये स्त्रोत बिंदू म्हणजे काय सोर्स पॉइंट हा वर येणारा दुसरा घटक आहे येथे स्रोत बिंदू काय आहे A हा B वर पडत आहे हा B आहे B वर पडत आहे बरोबर त्यामुळे नोटेशन होता स्रोत ते निरीक्षण बिंदू हे फक्त अर्थ लावणे आहे बरोबर अन्यथा सर्वकाही सारखे दिसते पण खरंतर मधला म्हणजे गंतव्यस्थानामधील स्त्रोत आहे तर स्त्रोत म्हणजे काय आणि गंतव्यस्थान काय आहे ते त्यास अगदी स्पष्ट बनवते बरोबर तर किंवा मध्ये माझ्याकडे ग्रीन फंक्शन आहे ज्यामध्ये एक आहे तर मग त्याचे मूल्य किती असेल कारण स्वत ची संज्ञा आहे आणि किंवा मध्ये माझा R इथे काय आहे मला फक्त दरम्यानचे सापेक्ष अंतर शोधावे लागेल बरोबर z डबल प्राइम वरुन पर्यंत जाते हे काही किंमतीने ऑफसेट आहे तर हे करंट घटक B वरील एब्सोलुट z कॉर्डीनेट आहे आणि करंट घटक A तरीही z अक्षावर होता हे z अक्ष होते बरोबर आहे तर हे अंतर आहे तर मला म्हणायचे आहे की हे गुंतागुंतीचे नाही भूमिती खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे आणि ही संपूर्ण गोष्ट या पहिल्या टर्म मध्ये कपलड् मॅट्रिक्स समीकरणापर्यंत पोहोचेल तर मग इथे काय अज्ञात आहे तर उदाहरणार्थ ही संपूर्ण गोष्ट काही म्हणून लिहिली जाऊ शकते किंवा त्याला AB म्हणूया BA ने अर्थ प्राप्त होतो कारण निरीक्षणाकरिता स्त्रोत आहे एकदा आपण सर्व मॅट्रिक्सची गणना केली म्हणजे मला म्हणायचे आहे की इंटीग्रल हे समान आहे MoM प्रक्रिया पूर्ण केल्यावर हे आहे तर मग या सब मॅट्रिक्सचा आकार किती असेल तर सर्व F सब मॅट्रिक्स आहेत उदाहरणार्थ याचे किंवा याचे आकारमान काय असेल विद्यार्थी एन क्रॉस होय तर हे होईल बरोबर तसेच हे असेल बरोबर तर ह्या एकूणच मॅट्रिक्सचे आकारमान किती आहे विद्यार्थी एन ए कारण मी A ला घटकांमध्ये डिस्क्रीटाईझ केले B ला घटकांमध्ये म्हणून मला मोठी मॅट्रिक्स मिळते आणि मी निराकरण केले हो हे सर्व केल्या नंतर माझे उद्दीष्ट काय होते मी हे सर्व महान गणित केले आहे मला काही समाधान मिळाले आहे मी ते सोडविले आहे मला मिळाले आता काय माझे मूळ उद्दीष्ट काय होते विद्यार्थीः ड्रायव्हिंग पॉईंट इम्पेडन्स ड्रायव्हिंग पॉईंट इम्पेडन्स मला ते कसे सापडेल तर मला शोधायचे आहेएक उदाहरण म्हणून अगदी भव्य प्रश्नासारखेच आहे विद्यार्थी सर त्यामध्ये उजवी बाजू काय आहे हे याच्या वेक्टर स्वरूपात जे काही येत आहे ते येथे सर्व चाचणी बिंदू च्या येथे येत आहे पहा नंतर असे होईल मी हा प्रश्न कोणत्या बिंदूवर विचारत आहे अँटिनाच्या कनेक्शन टर्मिनलवर विद्यार्थी A A अर्थ असा की या बिंदूवर बरोबर तर व्होल्टेज A कशाने विभाजित होत आहे विद्यार्थीः z चे IA बरोबर 0 ते सर्व काही आहे आणि हे सर्व का आहे कारण इतर वस्तूंच्या अनुपस्थिती मधला करंट नाही हा प्रत्येक गोष्टीचा आणखी एक उपाय आहे सर्व म्युच्युअल कपलिंग विचारात घेतले गेले आहे तर मी नाही हे या सर्किट मॉडेल पेक्षा थोडेसे वेगळे आहे जिथे मला प्रथम शोधण्याची आवश्यकता आहे नंतर आणि इथे करंट चे गुणोत्तर मी थेट इनपुट टर्मिनलवर करंट शोधणे ही समस्या सोडवित आहे जे माझे ड्रायव्हिंग पॉईंट इम्पेडन्स आहे बरोबर तर तुम्ही B घटकाशिवाय समस्येचे निराकरण करून म्युच्युअल कपलिंग शोधू शकाल आपल्याला थोडा इम्पेडन्स मिळेल बरोबर तर याप्रकारे दोन अँटेना घटकांशी कसे व्यवहार करावे हा मुद्दा पूर्ण होतो आणि यामुळे संशोधनाचे विस्तृत क्षेत्र उघडते मी येथे अगदी थोडक्यात त्याचा उल्लेख करेन घटक B हा करंट चा घटक असण्याऐवजी आपल्याकडे एखादे मानवी शरीर असू शकते आणि आपल्या अँटेनाच्या इनपुट इम्पेडन्सवर मानवी शरीराची भूमिका काय आहे याचा तुम्ही अभ्यास करू इच्छित होता आपण येथे मोबाइल फोन पकडला आहे येथे आपल्या डोक्याजवळ तर आपल्या डोक्यावर काही करंट प्रेरित होतात आणि इनपुट इम्पेडन्स बदलतात बरोबर तर अँटिना च्या आत मधील प्रत्येक गोष्ट ते कोणत्या उद्दिष्ट जागेच्या जवळ आहे यावर अवलंबून बदलेल तर लोकांनी हे फक्त एक मॉडेल म्हणून वापरले आहे फक्त एका वायर एलिमेंट सारखे नाही परंतु ही एक जटिल वस्तू बनविली आहे तेथे म्युच्युअल कपलिंग काय आहे हे शोधण्यासाठी ठीक आहे तर सर्वसाधारणपणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक समस्या खूप आव्हानात्मक आहेत कारण हे इंड्युसड् करंट सर्वत्र फिरत आहेत आणि यावर कार्य करण्याचा हा एक कठोर मार्ग आहे जेव्हा भूमिती खूप सामान्य आहे आणि काही विशिष्ट गोष्टी गरज नसते तेव्हा ठीक आहे आणि N वर ही प्रक्रिया सामान्य केली जाऊ शकते अँटिना अरेमध्ये असते त्या प्रकारे आणि आपल्याला पाहिजे तितक्या घटकांना म्हणून येथे फक्त काळजी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला ग्रीन्स फंक्शनGreen's function वर सिंग्युलॅरिटीसह कार्य करावे लागेल कारण मी एकाच अक्षांकडे जाण्यासाठी स्रोत आणि चाचणी बिंदू निवडत आहे विद्यार्थी सर हे 2 डी ग्रीन्स फंक्शनGreen's function आहे का 3D ग्रीन्स फंक्शनGreen's function येथे आपल्या मूळ समस्येसारखे आहे हे माझे 3 D ग्रीन्स फंक्शनGreen's function होते तर करंट चा घटक एकमितीय आहे परंतु कमीतकमी दोन होय केवळ एकमितीय एक मर्यादित लांबी z अक्षाच्या बाजूने आहे ती खूप पातळ आहे आणि त्रिज्या परंतु 3D स्पेस मध्ये ते रेडिएट करत आहे म्हणूनच मी 3 डी ग्रीन्स फंक्शनGreen's function वापरत आहे आणि झेड निर्देशित आणि अगदी लहान त्रिज्याची सरलीकरण धारणा बनवितो जी व्हॉल्युम इंटीग्रल ला एका लाईन इंटिग्रल मध्ये घेऊन जाते हे फक्त एकमितीय इंटिग्रल आहे म्हणून आपण असा विचार करू नये की ही 1D समस्या आहे हे एकमितीय घटक आहे जे त्रिमितीय स्पेसमध्ये रेडीएट करत आहे तर जोपर्यंत आपले वायर खूप पातळ आहे तोपर्यंत हे अचूक आहे विद्यार्थीः त्याच प्रकारे ते x y स्वतःही होय म्हणूनच A येथे एक चौरस येतो होय मी जे लिहिले ते यासाठी होते पाहिजे विद्यार्थीः हे एक z d आहे विद्यार्थीः z आहे होय म्हणून आपण बरोबर आहात तर z ऐवजी हे आपण असेच म्हणत आहात होय वास्तविक होय आपल्याला अँटेना घटकाच्या संबंधित फ्रेमकडे जावे लागेल जोपर्यंत आपल्याला खात्री आहे की z समान आहेत तोपर्यंत मूळ गोष्ट देखील ठीक आहे जर z हा देखील अक्षावर करंट असेल आणि हा देखील त्याच अक्षामध्ये असेल तेथे सिंग्युलॅरिटी असावी